नमस्कार या एनपीटीईएल एमओसीएस कोर्स च्या पाचव्या आठवड्यात मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स मध्ये आपले स्वागत आहे मागील आठवड्यात किंवा चौथ्या आठवड्यात आपण 1 पोर्ट 2 पोर्ट 3 पोर्ट आणि 4 पोर्ट डिव्हाइसेस सारख्या विविध मायक्रोवेव्ह उपकरणां डिव्हाइसेस devices चा समावेश केला होता आणि 3 पोर्ट उपकरणांवर चर्चा करताना मी सांगितले होते की या 2 पोर्ट उपकरणांमध्ये फिल्टर्सचाही समावेश आहे पण मग फिल्टर हा स्वतमध्ये एक मोठा विषय आहे तो स्वतंत्रपणे कव्हर केला जाईल त्यामुळे या व्याख्यानात आपण फिल्टर कव्हर करणार आहोत आता तुम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे फिल्टर हे निवडक आहेत ज्यामध्ये ते निवडक फ्रिक्वेन्सीस नाच त्यांच्या मधून जाण्याची परवानगी देतात आणि त्या आधारे आपण लोपास फिल्टर हाय पास फिल्टर बँडपास फिल्टर lowpass filters high pass filters and bandpass filters इत्यादी विविध प्रकारचे फिल्टर घेऊ शकतो आता मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग मध्ये घटकां च्या वितरित स्वरूपा मुळे आपण वेगवेगळ्या फिल्टर्सचे स्पष्टपणे वर्गीकरण करू शकतो जे प्रत्यक्षात 2 श्रेणींमध्ये येऊ शकतात एक म्हणजे आपण ज्याला अरुंद बँड फिल्टर्स म्हणतो आणि दुसरे म्हणजे आपण ब्रॉडबँड फिल्टर्स म्हणतो म्हणून आपण या विभागात आपण फक्त रेसोनेटर्स आणि अरुंद बँड फिल्टर्स बद्दल चर्चा करणार आहोत तर अरुंद बँड फिल्टर्स म्हणजे काय ते पाहू या आणि न्यारो बँड फिल्टर्स वर चर्चा करण्यासाठी हे रेसोनेटर्स काय आहेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे न्यारो बँड फिल्टर्स हे दुसरे काहीही नाही शिवाय रिसोनेटर्स व्हेन प्रॉपर्ली इनपुट आउटपुट टर्मिनेटेड आता प्रतिध्वनी resonance रेसोनंस ची ही संकल्पना काय आहे आता ईएम फिल्ड थिअरी मध्ये प्रतिध्वनी resonance रेसोनंस म्हणजे कमीत कमी नुकसानासह मोठ्या आणि समान प्रमाणात विद्युत आणि चुंबकीय ऊर्जा साठवण्याची क्षमता आता प्रतिध्वनी resonance रेसोनंस ही घटना फ्रिक्वेन्सीच्या एका लहान शाखे वर घडत असल्यामुळे हे आपले फ्रिक्वेन्सी स्केल असेल तर एका विशिष्ट शंटर फ्रिक्वेन्सी FC or FR च्या एका लहानशाखे वर प्रतिध्वनी उमटतो मग काय होते की या रेझोनेटर्सची प्रॉपर्टी ही प्रतिध्वनी निर्माण करणारी उपकरणे अशी आहेत की त्यांच्याकडे शंटर फ्रिक्वेन्सी आणि शंटर फ्रिक्वेन्सी वर काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीस असतात जिथे फ्रिक्वेन्सीस पास करता येतात किंवा थांबवता येतात त्यामुळे मुळात रेझोनेटर हे बँडपास घटक किंवा बँडस्टॉप घटक आहेत त्यामुळे मला काय म्हणायचे आहे हे जर मी सविस्तर सांगू शकलो तर रेझोनेटरमध्ये असे वैशिष्ट्य असेल शंटर फ्रिक्वेन्सी FR विथ अ रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीस जेथे अॅटेन्युएशन मोठे असेल किंवा अॅटेन्युएशन कमी असेल आता अॅटेन्युएशन मोठे असेल तर ते बँडस्टॉप म्हणून काम करते आणि जर अॅटेन्युएशन लहान असेल तर रेझोनेटर बँडपास प्रमाणे काम करेल मग तुम्ही विचारू शकता की पारंपरिक फिल्टर थिअरी पासून आपण थेट बँडपास किंवा बँडस्टॉपला का जाणार आहोत आपण लोपास आणि हाय पास फिल्टर बद्दल पहिली चर्चा केली पाहिजे आपण या बँडपास संकल्पनेकडे किंवा या अरुंद बँड संकल्पनेकडे जाण्याचे कारण म्हणजे बँडस्टॉप असो किंवा बँडपास ही न्यारो बँड ऑफ फ्रेक्युएन्सिएस आहे ज्यांना या मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह घटकाच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे एकतर परवानगी दिली जाईल किंवा नाही एल आणि सी सारख्या लंपेड इक्विवलेंस असलेल्या कंपोनेंट्स पेक्षा रेसोनेटर समजून घेणे सोपे जाते त्यामुळे एल आणि सी च्या समकक्ष वितरित आवृत्त्या प्रत्यक्षात आणण्याच्या अधिक अडचणीमुळे मायक्रोवेव्ह घटक वापरून रेझोनेटर तयार करणे अधिक सोयीस्कर आहे आता आपण आधीच चर्चा केली आहे उदाहरणार्थ एक खुला स्टब आहे तुम्ही पाहिले होते की मागील मॉड्यूलमध्ये आपण चर्चा केली होती की तोच स्टब इंडक्टर म्हणून किंवा लांबी किंवा वारंवारते नुसार कपॅसिटर म्हणून काम करू शकतो जर लांबी स्थिर असेल आणि जर आपण वारंवारता बदलत राहिलो तर हा खुला स्टब काही फ्रिक्वेन्सीस साठी इंडक्टर किंवा काही फ्रिक्वेन्सीस साठी कपॅसिटर म्हणून काम करेल त्यामुळे आपण पाहतो आणि किंबहुना तो 0 अडथळा म्हणून काम करेल जो सोडवण्यात आला आहे विशिष्ट फ्रिक्वेन्सीसाठी कोणताही अडथळा किंवा प्रतिक्रिया हे 0 असू शकत त्यामुळे या सर्व घटकांमुळे मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग मधील इक्विवलेंस ऑफ लंपेड कंपोनेंट्स च्या तुलनेत रेझोनेटर डिझाइन करणे सोपे आहे आता हीच मूलभूत संकल्पना आहे की म्हणूनच आपल्याकडे अरुंद बँड फिल्टरची ही संकल्पना आहे कारण एल आणि सी पेक्षा रेझोनेटर बांधणे सोपे आहे असे म्हटल्यावर आपल्याला ब्रॉडबँड फिल्टर ची गरज आहे जिथे आपल्याला पासबँड आणि स्टॉप बँडच्या प्रतिसादां ची रचना करावी लागते त्यामुळे त्या प्रकरणांसाठी इक्विवलेंस ऑफ लंपेड कंपोनेंट्स प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याकडे काही पद्धती आहेत उदाहरणार्थ जर तुम्हाला डिझाईन हवे असेल तर शंटर फ्रिक्वेन्सीऐवजी तुम्हाला स्टॉप बँड मध्ये विशिष्ट किमान अॅटेन्युएशन आणि पासबँड मध्ये विशिष्ट जास्तीत जास्त अॅटेन्युएशन हवे असेल तर ते म्हणजे तुमचे अॅटेन्युएशन त्या मूल्यापेक्षा जास्त असू शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्याकडे एक प्रकारची फिल्टर डिझाइन स्टॉप बँड अॅटेन्युएशन पासबँड अॅटेन्युएशन च्या पारंपरिक फिल्टर डिझाइनसारखी आहे तेथे आपल्याला प्रतिसादा ची रचना करावी लागेल आणि तेथे आपल्याला पारंपरिक डिझाइन तत्त्वज्ञानावर अवलंबून जावे लागेल फक्त त्या गाठी झालेल्या घटकांचे त्यांच्या वितरित समान तेत रूपांतर करणे गरजेचे आहे आणि ब्रॉडबँड फिल्टरवर चर्चा करताना आपण या उच्च पास ची चर्चा करताना पाहू त्यामुळे ते विषय काही मॉडेल्समध्ये नंतरच्या काही मॉडेल्स ब्रॉडबँड फिल्टरमध्ये समाविष्ट केले जातील तेथे डिझाइनचे तत्त्वज्ञान या अरुंद बँड फिल्टर पेक्षा थोडे वेगळे आहे जेणेकरून अरुंद बँड फिल्टर्स चा सारांश करण्यासाठी रेझोनेटर ही मूलभूत संस्था आहे तर ब्रॉडबँड फिल्टरसाठी आपण लंपेड एलीमेंट्सचा वापर करून पारंपरिक फिल्टर डिझाईन तंत्रवापरून पहिली रचना करतो आणि मग या लंपेड एलीमेंट्सचे त्यांच्या ब्रॉडबँडमध्ये डिस्ट्रीब्यूटॅड इक्विवलेंट मध्येरूपांतर करण्यासाठी आपल्याला यंत्रणा शोधावी लागेल त्यामुळे मग आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो प्रतिध्वनी रेझोनेटर कसा दिसतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे उदाहरणार्थ साधे रेझोनेटर सर्किट असे असेल यालाच आपण सीरीज रेझोनेटर म्हणून संबोधतो आणि एक शंट रेझोनेटर असेल जिथे हे आर एल आणि सी टाळले जात आहेत आता आपण हे दाखवू शकतो की या रेझोनेटरची एकूण इनपुट अडथळा ZT RT J ओमेगा RL ओमेगा R ओमेगा ओमेगा आर ओमेगा जिथे ओमेगा R 1 स्क्वेअर रूट आहे RT समजा आपल्याकडे सोर्स रेझिस्टन्स RG ही आहे मग RT RG R तर ही इक्विवलेंट सर्क्युट डिआग्रम आहे आणि सीरीज रेसोनेटर चा इनपुट इंपेडेंस आहे आता येथे आपण गुणात्मक घटक नावाच्या विशिष्ट शब्दाची व्याख्या करतो अनलोडेड किंवा अशा सीरीज रेसोनेटर साठी QU नावाच्या काही क्वालिटी फॅक्टर्स ची व्याख्या अनलोडेड क्वालिटी फॅक्टर अशी केली जाते आणि त्याचे मूल्य असे दिले जाते QE हा असा गुण आहे की काही बाह्य गुणवत्तेच्या संदर्भात उदाहरणार्थ मी दाखवल्याप्रमाणे जर आपल्याकडे काही RG कनेक्टेड जनरेटर VG असेल तर हा क्वालिटी फॅक्टर आहे आणि QL हा एकूण क्वालिटी फॅक्टर आहे ज्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य प्रतिरोधां इंटरनल अंड एक्सटर्नल रेसिस्टांस चा समावेश आहे हे संबंध वैध आहेत हे दाखवता येते सीरीज रेसोनेटर चा इनपुट इंपेडेंस लिहिण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपण नुकताच परिभाषित केलेल्या क्वालिटी फॅक्टर्स च्या संदर्भात जिथे हा एप्सिलॉन f ओमेगा ओमेगा R शेजारच्या पीपीटी फाइल्समध्ये डेरिव्हेशनचा तपशील दिला गेला नाही आता हा एप्सिलॉन f स्वत या मूल्या साठी सिम्पलीफाय केला जाऊ शकतो पुन्हा एकदा तुम्ही ते कसे करत आहात याची डेरिवेशन सोबतच्या पीपीटी फाइल्समध्ये दिली गेले आहे आता जर तुम्हाला सिस्टम मधील टोटल डेसिपेटेड पावर जाणून घ्यायचा असेल तर ती एक्सटर्नल आणि इंटरनल रेसिस्टेंसेस मध्ये आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण आपले सर्किट काढतो टोटल पॉवर डेसिपेटेड दिली जाते आणि हे बाहेर येते तर ZT हा इनपुट अडथळा आहे त्यामुळे ही ZT ही असे लिहिता येते आता या एप्सिलॉन F ची एक विशिष्ट वारंवारिता किंवा विशिष्ट मूल्य आहे आणि आपण पाहिल्याप्रमाणे एप्सिलॉन F हे रेझोनंट फ्रिक्वेन्सी ओमेगा R पासून वारंवारता विचलित करण्याचे मोजमाप आहे एप्सिलॉन F च्या विशिष्ट मूल्यासाठी डेसिपेटेड पॉवर हा मक्सिमम पॉवर च्या अर्धा असेल आणि मक्सिमम पॉवर हा रेसोनंस्वर डेसिपेट केली जाईल आणि मक्सिमम पॉवर रेझोनन्समध्ये डिस्ट्रीब्यूट वितरित केला जातो आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट तुम्ही समजून घ्यावी असे इच्छितो की सीरीज रेसोनंस साठी सीरीज रेसोनंस वर इनपुट इम्पिडेंस कमी आहे शंट रेझोनेटरसाठी इम्पिडेंस अडथळा जास्त आहे हे आपल्या लक्षात येईल सीरीज रेझोनेटरची आणखी एक गोष्ट म्हणजे सीरीज साठी असो किंवा शंट रेझोनेटरसाठी एक विशिष्ट वारंवारता आहे जिथे डेसिपेटड पॉवर हा मक्सिमम पॉवर च्या अर्धा असते आणि मक्सिमम मूल्य रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर होते आणि जेव्हा एप्सिलॉन F द्वारे QL गुणले जाते तेव्हा ते मूल्य घडते जेव्हा ते मूल्य 1 किंवा 1 इतके असते त्यामुळे तेथे दोन वेगवेगळे ओमेगा असतील ज्यासाठी हाल्फ पॉवर डेसिपेट होईल हे या समीकरणावरून ही स्पष्ट होते अशा प्रकारे जेव्हा क्यूएल एप्सिलॉन f एकतर 1 किंवा 1 आहे तेव्हा पॉवरडेसिपेटड अर्धी असेल जेव्हा एप्सिलॉन एफ 0 असेल आणि मी नुकतेच प्राप्त केलेले समीकरण वापरून म्हणजे क्यूएल एप्सिलॉन F 1 इतके आहे आपण 1एप्सिलॉन F FR BW at 3 DB ज्याला आपण बँडविड्थ at 3 DB म्हणतो असे नातेसंबंध मिळवू शकतो बँडविड्थ F2 F1 या स्थितीशी संबंधित 2 फ्रिक्वेन्सीस आहेत आता या संज्ञेला फ्रॅक्शनल बँडविड्थ असेही म्हणतात ही अब्सल्यूट बँडविड्थ आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरील बँडविड्थला फ्रॅक्शनल बँडविड्थ म्हणतात दुस या शब्दांत सांगायचे तर 1 एप्सिलॉन FQF1डेल्टा डेल्टा फ्रॅक्शनल बँडविड्थ चे प्रतिनिधित्व करते या डेरिव्हेशन्सचा तपशील PPT फाइल्समध्ये दिला आहे हे तुम्हाला पुन्हा माहीत आहे तुम्ही त्यातून जाऊ शकता त्यामुळे आता वारंवार वापरल्या जाणाऱ्या Q फॅक्टरपैकी कोणती व्याख्या रिएक्टिव आहे कारण मायक्रोवेव्ह सर्किटस मध्ये सर्किट इंडक्टिव्ह किंवा कपॅसिटिव्ह आहे की नाही हे जाणून घेणे नेहमीच सोपे नसते पहिल्या प्रकरणात आपण अशी व्याख्या केली आहे की QU ओमेगा LR आहे जेव्हा कोणतेही लोडिंग नसलेले इथे आपण असे गृहीत धरत आहोत की आपल्याला L बद्दल ज्ञान आहे पण समजा आपल्याकडे हे ज्ञान नाही पुन्हा एकदा आपण आपली सीरीज रेसोनेटर सर्किट ड्रॉ केली तर याची व्याख्या करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे असे QU ½ दिले जाते आता या सूत्राचा वापर करून काय होते ते म्हणजे सर्किट इंडक्टिव्ह आहे की कपॅसिटिव्ह आहे हे जाणून घेता येत नाही जर आपल्याला एक्स आणि ओमेगावरील अवलंबित्व माहीत असेल तर आपण थेट QU चा फाईंड करू शकतो त्याचप्रमाणे आपण QE फाईंड करू शकतो मग हा डिनॉमिनेटर R हा RG मध्ये बदलतो त्यामुळे हे QE12 ओमेगा RRG DXD ओमेगा एटओमेगाओमेगा R आणि QL12 ओमेगा RRT DXD ओमेगा एटओमेगाओमेगा R इतके असेल आता त्याच पद्धतीने कार्यवाही करत शंट RLC रेझोनेटर्सस साठीही तेच संबंध प्रस्थापित करू शकतो मी डेरिव्हेशन करणार नाही पण मी सोबतच्या PPT फाइल्समध्ये म्हटल्याप्रमाणे ते सापडू शकते आणि आपल्या लक्षात येईल की शंट रेझोनेटर्सस साठी इंपेडेंस रेसिस्टेंस आणि रीकटेंस यांऐवजी एडमिटेंस सस्सेप्टेंस आणि कंडक्टेंस प्रवेश संवेदनशीलता आणि वर्तणुकीच्या संदर्भात आपण बोलतो आणि मी म्हटल्याप्रमाणे RLC रेझोनेटरचे संबंध अगदी सारखेच असतील पण त्याशिवाय एडमिटेंसस चा वापर इंपेडेंससच्या जागी केला जातो आणि आपण त्यातून जाऊ शकतो ते या संबंधांचे ड्युल असल्यामुळे मला त्यावर माझा वेळ घालवायचा नाहीये उलट आता मी काही प्रत्यक्ष रेझोनेटर मायक्रोवेव्ह रेझोनेटर दाखवू इच्छितो तर आपण शॉर्टेड ट्रान्समिशन लाईनचे कॅरक्टेरिस्टिक्स पाहू या शॉर्टेडलाईन रेझोनेटरसाठी रिअॅक्टॅन्स चा इमेजिनरी पार्ट जर आपण रिअॅक्टॅन्स या विरुद्ध फ्रिक्वेन्सी प्लॉट केला तर आपल्याला असे कर्व मिळते जे टॅन फंक्शन आहे आणि हे फ्रिक्वेन्सी थेटा आणि एल मध्ये पिरिऑडिक आहे जर आपण थेटाच्या मूल्यांचा प्लॉट रचला किंवा तुम्ही लांबीच्या संदर्भात प्लॉट रचत असाल तर आता आपण पाहतो की शॉर्टेड लाईन रेझोनेटर साठी काही विशिष्ट मूल्ये किंवा विशिष्ट फ्रिक्वेन्सी ओमेगा 0 आहेत जिथे मूल्य 0 बनते आणि काही फ्रिक्वेन्सी येथे म्हणतात जिथे इनपुट इंपेडेंस इंफिनाइट बनतो त्यामुळे आपण पाहिलं की सीरीज रेझोनेटरसाठी आपला इनपुट इंपेडेंस कमी असला पाहिजे तर फ्रिक्वेन्सीस 2N ओमेगा 0 साठी म्हणा हा रेझोनेटर शॉर्टेड लाईन रेझोनेटर सीरिज रेझोनेटर म्हणून काम करतो आणि ओमेगा2N 1 ओमेगा 0 साठी म्हणा शॉर्टेड लाईन रेझोनेटर शंट रेझोनेटर म्हणून काम करतो ठीक आहे त्यामुळे तीच शॉर्टेड लाईन सीरिज रेझोनेटर म्हणून तसेच वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसाठी शंट रेझोनेटर म्हणून ही काम करू शकते आता याचे कारण ही कारणे आहेत लंपेड एलीमेंट्स चा वापर करून ब्रॉडबँड फिल्टर म्हणण्यापेक्षा न्यारो बँड फिल्टर ची अंमलबजावणी करणे सोपे का जाऊ शकते याचे कारण असे आहे की या शॉर्ट्ड स्टब किंवा ओपन स्टबसारखे काही मायक्रोवेव्ह घटक खरोखरच कार्यान्वित करणे सोपे आहे त्यामुळे ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे सोपे आहे ब्रॉडबँड फिल्टर म्हणण्यापेक्षा हे विशिष्ट न्यारो बँड फिल्टर जे लंपेड एलेमेंट इक्विवलेंट चा वापर करून प्रथम डिझाईन केलेले असणे आवश्यक आहे आणि मग अर्थातच कोर्स लंपेड एलीमेंट्स चे त्यांच्या डिस्ट्रीब्यूटड इक्विवलेंट मध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे आता आपण या शॉर्टेड किंवा ओपेन स्टबची कामगिरी सुधारू शकतो का आपण तसे करू शकतो का त्यामुळे असे करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण गॅप कपल्ड रेझोनेटर म्हणतो त्यामुळे गॅप कपल्ड कपल्ड रिझोनेटरचे कंस्ट्रक्शन असे आहे ही आपली फीड लाईन आहे आपल्या रेझोनेटरला उर्वरित सर्किटशी जोडणारी ही मेनलाइन आहे एक गॅप आहे आणि आपल्याकडे ओपन सर्किट रेझोनेटर आहे असे म्हणतात इक्विवलेंट सर्किट असे आहे आता xin या गॅप कपल्ड रेझोनेटरची इनपुट रीकटेंस आहे आता बीटा R L फ्रिक्वेन्सी ओमेगा R शी सुसंगत आहे जिथे गॅप आणि ओपन सर्किट रेझोनेटर असलेली ही संरचना सीरीज सारखी काम करते किंवा शंट रेझोनेटरसारखी काम करते आता ओमेगाची ती किंमत आपल्याला कशी कळेल त्यासाठी आपण कंस्ट्रक्शन पाहू या ग्राफ किंवा रीकटेंस या फ्रेक्युएंसीने कशी बदलते ते पाहू या

आता ओपन सर्किट स्टब साठी झेड इनची इमेजिनारी वैल्यू किंवा रीकटेंस इनपुट रीकटेंस विरुद्ध ओमेगा कर्व असे काहीतरी दिसते तसेच ओमेगा 0 च्या संदर्भात असे लिहिता येते आणि ती कपॅसिटिव्ह रीकटेंस अशी वेरि होते त्यामुळे २ नी चे इंटरसेक्शन ती फ्रेक्युएंसी देते जिथे ते रेसोनेट होते किंबहुना समजा हा रेझोनेटर एक्सटर्नल इंपेडेंस Z0 शी जोडलेला आहे तर या गॅप कपल्ड रिझोनेटरसाठी QE चे मूल्य असे सापडू शकते याचा फायदा असा आहे की आपण खूप उच्च Q मिळवू शकतो Q फॅक्टर हा गॅप कप्ड रेझोनेटर वापरून खूप उच्च आहे त्यामुळे थोडक्यात शॉर्टेड लाइन्स किंवा ओपन स्टब लाईन्स सारख्या काही स्टंडर्ड मायक्रोवेव कंपोनेंट्स चा वापर करून रेझोनेटर सहजपणे कसे बिल्ड करता येतील आणि गॅप वापरून आपण या लाइन्स चा Q फॅक्टर कसा सुधारू शकतो हे आपण पाहिले पुढच्या विभागात या रेझोनेटर्सचा वापर करून आपण प्रत्यक्षात न्यारो बँड फिल्टर कसे बनवू शकतो हे आपण पाहू